या लेक्चर मध्ये आपण अगुमेन्टेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी यांचा आय आय ओ टी संदर्भात थोडक्यात आढावा घेऊया अगुमेन्टेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी या टेक्नॉलॉजी सर्व साधारणपणे ए आर आणि व्ही आर या नावांनी लोकप्रिय आहेत या टेक्नॉलॉजीचा आय आय ओ टी आणि इंडस्ट्री संदर्भात वापर करण्यात आला आहे किंवा वापरण्यात येत आहेत दोन्ही टेक्नॉलॉजी चे काही वेगवेगळे फायदे आहेत दोन्ही टेक्नॉलॉजी इंटरलींक आहेत त्त्यांच्या मध्ये काही रिलेशनशिप आहे आहे तसेच काही फरक देखील आहेत तेव्हा आपण पुढच्या काही मिनिटात ए आर आणि व्ही आर या टेक्नॉलॉजीचे काही विशेष एट्रब्युट गुणधर्म आणि आय आय ओ टी या संदर्भात वापर करताना येणारे चॅलेंज याबद्दल समजून घेऊ चर्चा करू टेक्नॉलॉजिकल संदर्भात विचार करता दोन्ही ए आर आणि व्ही आर वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या सेक्टर मध्ये इंडस्ट्री वापरले जाऊ शकतात तसेच एकत्रितपणे इंडस्ट्री 4 0 इंप्रूविंग करण्यासाठी वापरता येतात या टेक्नॉलॉजी मॅनुफॅकट्युरिंगच्या प्राथमिक टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावतात जेथे ऑप्टिमायझेशन आणि प्रॉटडक्टिविटी हे महत्त्वाचे विचार असतात कारण कोणत्याही मॅनुफॅकट्युरिंग इंडस्ट्री मध्ये केवळ प्रॉडक्ट्स् मॅनुफॅकट्युरिंग न करता प्रोसेस ऑप्टिमायझेशन प्रॉटडक्टिविटी इंप्रूमेंट याचा देखील विचार केला जातो वेअरहाऊस कार्यक्षमता महत्त्वाची असते आणि ए आर व्ही आर एप्लीकेशन्स च्या मदतीने इंप्रू करता येते ए आर आणि व्ही आर सुरक्षा परिस्थितीत मध्ये देखील महत्त्वाचे काम करतात इंडस्ट्रियल सेफ्टी ट्रेनिंग च्या दृष्टीने ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजी विविध परिस्थितीत उपयोगी पडतात त्याबद्दल आपण चर्चा करू पण त्याबद्दल मी नंतरच्या लेक्चर मध्ये बोलेल या ए आर आणि व्ही आर महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल सेफ्टी ट्रेनिंग साठी इंडस्ट्रियल प्लांटमध्ये कशा वापरल्या जातात ते शोकेश करेल आणि म्हणूनच माझ्या दृष्टीने ए आर आणि व्ही आर या दोन टेक्नॉलॉजीचे बेसिक अंडरस्टँडिंग असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर इंप्रूविंग होण्यास मदत होईल या ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजीच्या द्वारा सादर होणाऱ्या आय आय ओ टी साठी युज केसेस या मशिंनिंगआणि प्रोडक्शन यांच्याशी संबंधित असतात या ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजीचा उपयोग ओव्हरऑल मशिंनिंग आणि प्रोडक्शन इंप्रूमेंट करणे करण्यासाठी होतो तसेच वेगवेगळे इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरचे एज्युकेशन ट्रेनिंग कॉलॅबोरेशन असेम्ब्ली लाईन सेफ्टी सिक्युरिटी इत्यादी गोष्टींसाठी देखील होतो याशिवाय डिजिटल प्रोटोटायपिंग फॅक्टरी प्लॅनिंग मेन्टेनन्स आणि इन्स्पेक्शन या इतर काही युज केसेसचा ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजीच्या द्वारा आय आय ओ टी सेटिंग साठी उपयोग होतो त्यादृष्टीने या महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी आहे याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे केवळ अर्ध्या तासाच्या लेक्चर मध्ये आपण ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करावा हे शिकणार नाहीत या ठिकाणी आपण ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजीचे वेगवेगळे फीचर्स त्या केव्हा आणि कोठे वापरल्या जाऊ शकतात तसेच कुठे उपयोगी नाहीत याबद्दल शिकू ए आर आणि व्ही आर टेक्नॉलॉजीचे अंडरस्टँडिंग करून घेणे हा या लेक्चरचा मुख्य उद्देश आहे केवळ अर्ध्या तासाच्या लेक्चरमध्ये या टेक्नॉलॉजी बद्दल मास्टरी मिळवता येणार नाही ए आर म्हणजे काय ते समजून घेऊ अगुमेन्टेड रियालिटी म्हणजे नावात म्हटल्या प्रमाणे अगुमेन्टेड म्हणजे फिजिकल रियालिटी ही काही माहिती सोबत अगुमेन्टेड केलेली असते साधारणतः कम्प्युटरवर तयार केलेल्या डिजिटल इमेजेस या इतर इन्फॉर्मेशन सोबत अगुमेन्टेड केले जातात जेणेकरून युजरला चांगल्या पद्धतीचे फ़िलिंग येऊ शकेल चांगले पर्सेप्शन वाटू शकेल तसेच युजरचे रियालिटी बद्दलचे पर्सेप्शन इम्प्रू होईल ए आर म्हणजे युजर ज्या जगात वावरत आहे तेथील फिजिकल रियालिटी बद्दल फ़िलिंग इंप्रूमेंट करून घेणे होय अशा प्रकारचे इम्प्रोवमेंट फ़िलिंग कंप्युटर जनरेटेड टेक्नॉलॉजी उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस व्हिडिओज यांच्या सहाय्याने शक्य आहे एक्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये डिजिटल एलिमेंट्स एकत्र करून एंपलीफाईंड एन्व्हायरमेंट तयार केले जाते जेणेकरून रियालिटी बद्दलचे पर्सेप्शन इंप्रूमेंट होते या सगळ्यांना ए आर असे म्हटले जाते ए आर याचे काही महत्त्वाचे फीचर्स पाहूया ए आर हे मिक्स रियालिटी स्पेक्ट्रमच्या मधोमध असते आपण आपण निरनिराळ्या रियालिटी बद्दल बोलत आहोत जसे की अगुमेन्टेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी कम्प्लीटली फिजिकल एन्व्हायरमेंट नो रियालिटी एन्व्हायरमेंट तसेच कम्प्लीटली इममर्स प्रकारचे एन्व्हायरमेंट तेव्हा अगुमेन्टेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी मिक्स रियालिटी एन्व्हायरमेंट सपोर्ट करतात या रियालिटी व्हिज्युअल ऑडिओटरी किंवा हाप्टिक मल्टिपल सेन्सर्स मोडलिटी प्रोव्हाइड करतात हाप्टिक म्हणजे काय तर स्पर्श करून बेसिकली डोळ्यांना कानांना आणि बोटांना निरनिराळे सेन्सर्स लावले जातात जेणेकरून यूजरला इम्प्रू फ़िलिंग येते आणि हे यूजर इंडस्ट्रियल आय आय ओटी सेटिंग मधले कोणतेही युजर असू शकतात आपण इंडस्ट्री यूजर बद्दल बोलत आहोत एखाद्या इंडस्ट्रियल मशीन चे ऑपरेटर किंवा मेकॅनिक यांना व्हिज्युअल ऑडिओटरी किंवा हाप्टिक मल्टिपल सेन्सर्स व अगुमेन्टेड रियालिटी यांच्या मदतीने ट्रेनिंग दिले जाऊ शकते ऑपरेटर किंवा मेकॅनिक यांना डिफरंट कम्प्युटर जनरेटेड इमेजेस दाखवून फिजिकल एन्व्हायरमेंट बद्दलचे पर्सेप्शन वाढवता येऊ शकते जेणेकरून त्यांना खऱ्या रियालिटी बद्दल इम्प्रू अगुमेन्टेड रियालिटी कळेल आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने ए आर बद्दल ते महत्त्वाचे आहे आपण ए आर बद्दलचा थोडा इतिहास पाहू ए आर अलीकडे प्रसिद्धीस आले आहे पण बऱ्याच आधीपासून म्हणजेच साधारणता एकोणवीससाव्या शतकात पासून आहे सन 1901 मध्ये इलेक्ट्रॉनीक्स डिस्प्ले आणि स्पेक्टॅकल्स यांची कल्पना अस्तित्वात आली फ्रांक बाम यांनी मुळात ही संकल्पना मांडली सन 1980 मध्ये त्यांनी रियल लाईफ फाईव्ह राईट स्किल्स शिकवण्यासाठी हेड अप डिस्प्ले वापरला त्याबद्दलच पब्लिकेशन केले अशा प्रकारचे हेड अप डाउन डिस्प्ले लिंटननेअस्तित्वात आणले सन 1990 मध्ये थॉमस काउडेल या संशोधकांनी अगुमेन्टेड रियालिटी संकल्पना सर्वप्रथम मांडली सन 1992 मध्ये लुईस रोजनबर्ग यांनी अगुमेन्टेड रियालिटी सिस्टम अस्तित्वात आणली सन 1999 मध्ये अमेरिकेच्या नावल रिसर्च लॅबोरेटरीने बार सिस्टम नावाचे बॅटल फिल्ड अगुमेन्टेड रियालिटी सिस्टिम आणली सर्वांना माहीत असलेले आणि प्रसिद्ध असलेले गुगल ग्लास हे गुगल 2013 साली आणले एकोणिसाव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या अगुमेन्टेड रियालिटीचा इतिहास अशाप्रकारे आहे निरनिराळ्या स्वरूपात अगुमेन्टेड रियालिटीचे अस्तित्व आहे आणि सध्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग होतो आणि भरपूर प्रसिद्धी मिळत आहे निरनिराळ्या क्षेत्रात अगुमेन्टेड रियालिटीचे एप्लीकेशन्स आहेत उदाहरणार्थ टुरिझम एंटरटेनमेंट रिटेल इंडस्ट्रियल डिझाईन मेडिकल एन्व्हायरमेंट हॉस्पिटल सेटिंग फ्लाईट ट्रेनिंग एज्युकेशन मिल्ट्री ट्रेनिंग इत्यादी क्षेत्रात वेगवेगळे अगुमेन्टेड रियालिटीचे एप्लीकेशन्स आहेत

अगुमेन्टेड रियालिटीचे पिक्चर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे असते डाव्या हाताला अगुमेन्टेड रियालिटीचे आयग्लास दाखवले आहे त्याच्या बाजूला प्रत्येकाने वापरायचे हेड अप डिस्प्ले युनिट दाखविले आहे अशाप्रकारचे युनिट मेडिकल एप्लीकेशन साठी डॉक्टर्स वापरतात उदाहरणार्थ हार्ट सर्जरी करताना हार्ट रिलेटेड वेगवेगळे अपेक्स पाहण्यासाठी डॉक्टर डिस्प्ले युनिटची मदत घेतात अगुमेन्टेड रियालिटी मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या डिव्हाइसेसचे महत्वाचे कंपोनेंट म्हणजेच सेन्सर्स कॅमेरा प्रोजेक्शन स्क्रीन प्रोसेसिंग युनिट आरशासारखेच दिसणारे रिफ्लेक्शन सिस्टम इत्यादी प्रकारचे असतात आता आपण ए आर सिस्टम चे महत्वाचे फीचर्स पाहू सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेन्सर्स असतात सेन्सर्स खरेतर आजूबाजूच्या जगाची माहिती गोळा करतात कॅमेरे सभोवतालचा एन्व्हायरमेंट स्कॅन करून आसपासच्या भागातील डेटा गोळा करतात प्रोजेक्टर्स एन्व्हायरमेंट बद्दलची माहिती प्रोजेक्ट करतात त्यानंतर रिफ्लेक्शन सिस्टम आरसा बद्दलचा मुद्दा येतो अशाप्रकारे विविध कंपोनेंट यांच्या साह्याने ए आर सिस्टम कार्य करते यात आरशाचे काम खूप महत्त्वाचे आहे कारण यूजरच्या डोळ्यांच्या हालचाली नुसार आरशांमुळे ओरिएंटेशन बदलत असते ए आर सिस्टीमच्या कार्य प्रणालीत सेन्सर्स डेटा गोळा करतात देखील इन्फॉर्मेशन गोळा करतात सेन्सर्स आणि कॅमेरे हे गोळा केलेली माहिती प्रोजेक्टला पोहोचती करतात प्रोजेक्टर ही माहिती प्रोजेक्ट करतो त्यानंतर रिफ्लेक्शन सिस्टम म्हणजेच आरसे असतात अशाप्रकारे आर सिस्टम चे कार्य चालते पण मी मागे म्हटल्या प्रमाणे अर्ध्या तासाच्या लेक्चर मध्ये आपण ए आर किंवा व्ही आर सिस्टम बद्दलचे एक्सपर्ट होऊ शकत नाही ही केवळ कार्यप्रणाली कशी काम करते याची तोंडओळख आहे आपण अगुमेन्टेड रियालिटीचे विविध प्रकार पाहू अगुमेन्टेड रियालिटीचे साधारणतः मार्करआधारित मार्कर लेस आधारित प्रोजेक्शन आधारित सुपरिंपोझिशन आधारित अगुमेन्टेड रियालिटी असे प्रकार असतात मार्करआधारित अगुमेन्टेड रियालिटीचे परिणाम कॅमेरा आणि व्हिज्युअल मार्कर याने रीडर सेन्स केल्यावर दिसतात या ठिकाणी कॅमेरे आणि मार्कर असे दोन कंपोनेंट लागतात मार्कर हे साधे हे विशिष्ट प्रकारचे प्रोसेसिंग करण्यात सोपे असतात असे पॅटर्न शोधून काढतात कॅमेरा चे कार्य समजण्या सारखे आहे मार्करलेस अगुमेन्टेड रियालिटी प्रकार मार्करआधारित अगुमेन्टेड रियालिटी प्रमाणे कोणतेही मार्कर वापरत नाही परंतु सर्व साधारणपणे जीपीएस डिजिटल कंपास किंवा एक्सेलेरोमीटर यांचा डिवाइस लोकेशन किंवा पर्सन लोकेशन इत्यादी इन्फॉर्मेशन ऑफरिंग साठी मदत होते प्रोजेक्शन आधारित अगुमेन्टेड रियालिटीचे परिणाम वास्तविक जगातील पृष्ठभाग भागावर प्रकाश प्रोजेक्ट केल्यानंतर दिसतात तसेच प्रोजेक्शन आधारित ए आर प्रकार प्रकाश पाठवून मानवी सुसंवाद करण्यास अनुमती देते या प्रकारात प्रोजेक्शनची अपेक्षित स्थिती व बदललेली स्थिती यातील फरक काढता येतो प्रोजेक्शनची अपेक्षित स्थिती व बदललेली स्थिती यातील फरक काढता येणे ए आर सिस्टम साठी महत्त्वाचे आहे

सुपरिंपोझिशन आधारित अगुमेन्टेड रियालिटी प्रकार ऑब्जेक्टच्या मूळ दृश्यास अंशतः किंवा पूर्णपणे अगुमेन्टेड दृश्यात सबटीट्यूट करते या प्रकारात ऑब्जेक्ट ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते आणि एप्लीकेशन्स द्वारा ऑब्जेक्ट चे मूळ दृश्य अगुमेन्टेड दृश्यात बदलता येत नाही अशाप्रकारे ए आर सिस्टम चे वैशिष्ट कार्यप्रणाली आणि वेगवेगळे कंपोनेंट असतात आता आपण व्ही आर सिस्टम चे वैशिष्ट्ये पाहू त्यानंतर आपण ए आर व व्हीआर सिस्टिमची तुलना करू त्यांच्यातली समानता आणि फरक हे पाहू व्ही आर सिस्टम इंटरॅक्टिव्ह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बेस्ट आर्टिफिशियली एन्व्हायरमेंट असते व्ही आर सिस्टीम इंटरॅक्टिव्ह हार्डवेअर आधारित असल्यामुळे थ्री डायमेन्शनल इमेज देते खरीखुरी थ्री डायमेन्शनल इमेज तयार झाल्यामुळे व्ही आर सिस्टम वापरणाऱ्या युजरला सिम्युलेटेड फिजिकल वर्ल्ड मध्ये असल्याचा भास होतो पण प्रत्यक्षात तसे नसते व्ही आर सिस्टम हे एक निर्जन आभासी एन्व्हायरमेंट आहे परंतु युजरला अॅक्च्युअल फिजिकल वर्ल्ड मध्ये असल्याचा भास होतो एक आभासी विसर्जनचा अनुभव येतो युजरला ही माहिती अशा प्रकारे सादर केली जाते की त्याला ्खऱ्याखुर्या फिजिकल वर्ल्ड मध्ये ऑपरेट करत आहे असे वाटते व्ही आर सिस्टम चे महत्वाचे फिचर्स म्हणजे इमेजनरी रियालिटी काल्पनिक वास्तव निर्माण आणि इनहांस करणे म्हणजे जय खरेखुरे अस्तित्वात नाही पण व्हर्च्युअल रियालिटी किंवा इमेजनरी रियालिटी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन फिजिकल वर्ल्ड मध्ये फिजिकली प्रेझेंट आहोत याचे पर्सेप्शन देणे यामध्ये ऑडिओटरी आणि व्हिज्युअल फीडबॅक यांचा समावेश होतो त्यासाठी व्हिज्युअल ऑडिओटरी टच किंवा हाप्टिक इंटरफेस यांची फीडबॅक साठी मदत घेतली जाते युजर डिव्हाइसेस धरून ठेवू शकतो आणि प्रत्यक्षात ते धारण केले आहे असे अनुभवू शकतो उदाहरणार्थ युजरला आपण कारचे स्टेरिंग व्हील धरून ठेवले आहे असे वाटते पण प्रत्यक्षात ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असते काही सेन्सरच्या मदतीने योजना युजरला कारचे स्टेरिंग व्हील धरून ठेवले आहे हे असे फ़िलिंग येते पण प्रत्यक्षात तसे नसते युजर कारचे स्टेरिंग धरत नाही किंवा प्रत्यक्षात कारही चालवत नाही युजर नैसर्गिकरित्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये एप्ससर्ब होणे व्ही आर सिस्टम साठी महत्त्वाचे असते मला आशा आहे की हे मुळात व्ही आर हे कसे कार्य करीत आहे हे आपल्यास स्पष्ट झाले असे असेल हे टेक्निकल डिटेल्स नाहीत पण एकूण व्ही आर कार्यप्रणाली बद्दल ओव्हर ऑल इम्प्रेशन तयार होते व्हर्च्युअल रियालिटीच्या कालक्रमानुसार वर्षानुवर्षे ते कसे विकसित झाले ते पाहू सन 1960 च्या दरम्यान मोर्टन हेलिंग या चित्रपट निर्मात्याने एक एक्सपिरीयन्स थेटर सुरू तयार करून व्हर्च्युअल रियालिटीच्या कामाला सुरुवात केली नंतर स्वोआर्ड ऑफ दामोकल हा एम आय टी चा कम्प्युटर सायंटिस्ट यांनी सन 1968 मध्ये बनवला हे सायंटिस्ट फादर ऑफ व्हर्च्युअल रियालिटी डिस्प्ले समजले जातात त्यानंतर सन 1987 मध्ये हे अमेरिकन फिलोसोफर आणि सायंटिस्ट लॅनियर यांनी व्हर्च्युअल रियालिटी हि टर्म मांडली तेव्हा व्हर्च्युअल रियालिटीला खरी प्रसिद्धी सन 1987 मध्ये मिळाली डेव्हिड ईएम हा पहिला कलाकार होता ज्याचा मृत्यू सन 1984 मध्ये झाला त्याने नेव्हिगेबल व्हर्च्युअल वर्ल्डची निर्मिती केली एरिक हॉलेटने सन 1979 मध्ये लीप सिस्टम तयार केला जो अतिरिक्त दृष्टीकोन असलेला ऑप्टिकल सिस्टम होती परंतु खर्च मोठा होता सन 2015 मध्ये गुगलने प्रथम रहिवासी कलाकार सिस्टम तयार केली आणि ती बर्यापैकी लोकप्रिय सिस्टम आहे ही एक व्हर्च्युअल रियालिटी सिस्टम आहे गुगल ग्लास बद्दल आपण ए आर च्या वेळी बोललो आहे व्ही आर संदर्भात गुगलचे ची प्रथम रहिवासी कलाकार सिस्टम आहे आपल्या सोसायटी मध्ये ए आर आणि व्ही आर बद्दल या दोन प्रसिद्ध सिस्टीम्स वापरल्या जातात व्ही आर त्यांचे यांचे वेगवेगळे एप्लीकेशन्स रियल इस्टेट एजंट एंटरटेनमेंट इंडस्ट्री रोबोटिक्स आणि एस्ट्रोनेट्स यांच्याकडून वापरले जातात एस्ट्रोनेट्स यांच्याकडून व्ही आर सिस्टम चा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो कारण स्पेसक्राफ्ट अवकाशात पाठवण्या आधी आणि नंतरही एस्ट्रोनेट्स यांना व्ही आर सिस्टम चे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट वापरून ट्रेनिंग दिले जाते एस्ट्रोनेट्स यांच्या प्रमाणे फ्लाईट पायलट यांना व्हर्च्युअल रियालिटी सिस्टीम्स वापरून ट्रेनिंग दिले जाते हेल्थ केअर आणि सेफ्टी इंडस्ट्रीमध्ये व्ही आर सिस्टीम चा उपयोग डॉक्टरांना क्रिटिकल सर्जरी करण्याआधी ट्रेनिंग देण्यासाठी होतो डॉक्टर्स व्ही आर एन्व्हायरमेंटच्या मदतीने क्रिटिकल सर्जरीचे प्रॅक्टिस करू शकतात एज्युकेशन गव्हर्नमेंट मध्ये व्ही आर सिस्टम 3d आर्टिस्ट वापरतात व्ही आर सिस्टम मास सर्वएलियन्स साठी देखील वापरले जाते पुढे जाण्याआधी व्ही आर सिस्टम कशा प्रकारे ऑपरेट करतात ते पाहू

व्ही आर सिस्टीम मध्ये विविध प्रकारच्या सेन्सर च्या मदतीने ऑब्जेक्टचे डायरेक्शन मोशन स्पेस आणि पोझिशन शोधण्यास मदत होते त्यानंतर आपल्याकडे भिन्न लेन्स देखील आहेत ज्या प्रत्येक डोळ्याची प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी आणि आकार बदलण्यासाठी वापरता येतील त्यानंतर प्रोसेसिंग युनिट च्या मदतीने कॅप्चर केलेला डेटा प्रोसेस करता येतो आणि शेवटी डिस्प्ले स्क्रीनच्या साह्याने युजरला फिजिकल वर्ल्ड बाबत फीलिंग्स मिळतात म्हणून डिस्प्ले महत्त्वाचे ठरतात अशाप्रकारे व्ही आर सिस्टम मध्ये विविध प्रकारचे कंपोनेंट महत्वाचे सेन्सर उपयोगी ठरतात व्ही आर सिस्टम मध्ये सेन्सर डिस्प्ले सिस्टम हाय एअंड प्रोसेसिंग युनिट भिन्न लेन्स वापरले जातात युजर ने केलेली एक्शन आणि त्यानुसार प्रत्यक्षात येणारे अनुभव फिलिंग पर्सेप्शन यात डीले असला तर व्ही आर सिस्टम फारशी उपयोगी ठरणार नाही याच कारणामुळे वरील सर्व कंपोनेंट आणि त्यांचे फंक्शनिंग महत्त्वाचे ठरते मी निरनिराळ्या क्षेत्रातल्या व्हर्च्युअल रियालिटीचे एप्लीकेशन्स बद्दल बोलत होतो व्हर्च्युअल रियालिटीचे हेडसेट सहित काही पिक्चर आपण स्लाइडमध्ये पाहू शकतो व्हर्च्युअल रियालिटीचे सेट मिल्ट्री पर्सन कडून लढाई ऑपरेशन साठी किंवा तत्सम कामासाठी वापरले जातात हेडसेटचे विविध प्रकारचे कंपोनेंट जसे की विविध प्रकारचे सेन्सर्स मॅग्नेटोमीटर एक्सेलेरोमीटर जायरोस्कोप भिन्न लेन्स डिस्प्ले स्क्रीन प्रोसेसिंग युनिट हे व्ही आर सिस्टम चे महत्त्वाचे कंपोनेंट असतात आता आपण व्हर्च्युअल रियालिटी चे प्रकार पाहू व्हर्च्युअल रियालिटी खालील प्रकारच्या असतात नॉन इमरसिव सिम्युलेशन सेमी इमरसिव सिम्युलेशन फुल्ल इमरसिव सिम्युलेशन एन्व्हायरमेंट इत्यादी नॉन इमरसिव या प्रकारात यूजरला पोर्टल किंवा विंडो द्वारा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट एक्सेस करता येते आणि व्हर्च्युअल रियालिटी सिम्युलेशनच्या बाहेरील वास्तविकतेबद्दल जागरूकता करून घेण्यास मदत करते नावात म्हटल्याप्रमाणे नॉन इमरसिव सिम्युलेशन या प्रकारात यूजर सेन्सचा सब सेट वापरला जातो सेमी इमरसिव सिम्युलेशन या प्रकारात यूजरला निरनिराळ्या सेन्सर्स च्या मदतीने व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट अंशतः किंवा पूर्णपणे सेन्स करता येते सेमी इमरसिव सिम्युलेशन प्लॅटफॉर्म साठी हाय परफॉर्मन्स ग्राफिकल कॉम्प्युटिंग सिस्टम आणि लार्ज स्क्रीन प्रोजेक्टर वापरले जातात फुल्ल इमरसिव सिम्युलेशन हे हाय एड प्रकारचे असते यात युजरला संपूर्ण रियलीस्टिक एक्सपिरीयन्स काही सिमुलेशनद्वारे दिला जातो या सेम इलेक्शन मध्ये हेड माऊंटेड डिस्प्ले आणि मोशन डिटेक्टिव डिव्हाइसेस यांच्या मदतीने व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा वाईड व्ह्यू दिला जातो ए आर आणि व्ही आर यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात असलेली अनेक भिन्न समानता पाहुयात या दोन्ही टेक्नॉलॉजी युजरला आर्टिफिशियल वर्ल्ड तयार करण्यास मदत करतात या दोन्ही टेक्नॉलॉजी द्वारा युजरला मिळणारा उच्चस्तरीय अनुभव समान असतो या दोन्ही टेक्नॉलॉजीना मेडिकल सायन्स एस्ट्रॉनॉमी फ्लाईट सिमुलेशन या फिल्ड्मध्ये एप्लीकेशन्स साठी उत्तम संभावना आहे वरील स्लाईडमध्ये अगुमेन्टेड रियालिटी आणि व्हर्चुअल रियालिटी यांची तुलना केली आहे अगुमेन्टेड रियालिटी एक्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये डिजिटल एलिमेंट ऍड करते आणि व्हर्च्युअल एलिमेंट रिअल वर्ल्डचे एन्क्रॉस्ट डिस्ट्रीब्यूशन म्हणून करते व्हर्चुअल रियालिटी इमरसिव एप्लीकेशन्स सपोर्ट करते हाय अंड आय सी टी फीचर्स द्वारा अगुमेन्टेड फिजिकल वर्ल्ड केले जाते जेणेकरून युजरला उच्च दर्जाचा अनुभव आणि चांगल्या प्रतीचे रियालिटी बद्दलचे पर्सेप्शन मिळू शकते युजरला व्हर्च्युअल रियालिटीमध्ये पूर्णतः किंवा अंशतः इमरसिव अनुभव घेता येतो युजरला तो पूर्णतः किंवा अंशतः फिजिकल वर्ल्ड ऑपरेट करत आहे असे वाटते पण प्रत्यक्षात तो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये ऑपरेट करत असतो फिजिकल एन्व्हायरमेंट प्रत्यक्षात नसून सिम्युलेटर प्रकारचे असते अशाप्रकारे व्हर्च्युअल रियालिटी रिअल लाइफ सेटिंगचे डिजिटल मनोरंजन देते वरील स्लाईडमध्ये ए आर आणि व्ही आर साठी काही संदर्भ दिले आहेत यातील काही इंटरनेट संदर्भ आहेत तर काही पुस्तक तसेच रिसर्च पेपर आहेत पण माझ्या मते या टेक्नॉलॉजीचा पुरेसा अभ्यास करणे आवश्यक आहे सखोल माहिती असल्याशिवाय या टेक्नॉलॉजी समजणे सोपे नाही ए आर आणि व्ही आर यांचे संपूर्ण अंडरस्टँडिंग होण्यासाठी हा कोर्स संयुक्तिक नाही तुम्ही एखादा ए आर आणि व्ही आर ऑनलाईन कोर्स साठी रजिस्टर करू शकतात तरीही इंडस्ट्री पर्सन च्या दृष्टीने आवश्यक असलेले ए आर आणि व्ही आर बद्दलचे डिफरंट अस्पेक्स एडवांटेज यांची आपण चर्चा केली या गोष्टी आय आय ओ टी प्लॅटफॉर्म वापरून संबंधित इंडस्ट्री सेटिंग साठी उपयोगी ठरू शकतात